मॅट्रिक्स यांत्रिकीचा संक्षिप्त परिचय आणि मॅट्रिक्स स्वरूपात क्वांटम स्थिती तर तुम्ही आतापर्यंत मागील 3 व्याख्यानांमध्ये पाहिले आहे की आपण हायसेनबर्गच्या क्वांटम मेकॅनिक्सच्या दृष्टिकोनावर चर्चा केली असली तरी आपण असे म्हणत होतो की हे प्रमाण जे लिहितो ते मॅट्रिक्सच्या दृष्टीने होते जेव्हा त्याने ते केले त्याला हे माहित नव्हते तो मॅट्रिक्सला सामोरे जात होता खरं तर त्याने भौतिकशास्त्राने मॅट्रिक्स गुणाकार नियमांद्वारे निर्धारित केलेल्या मार्गाने पुन्हा शोध लावला हायसेनबर्गचा पेपर वाचल्यावर जन्माला आले की लक्षात आले की हायझेनबर्ग ज्या प्रमाणात बोलत होते आणि बीजगणित ते बोलत होते ते खरं तर मॅट्रिक्स बीजगणित होते भाषा मॅट्रिक्स बीजगणित होती आणि प्रत्येक गोष्ट मॅट्रिक्सने हाताळली गेली म्हणून त्याने विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि खरं तर हायझेनबर्गच्या क्वांटम मेकॅनिक्सची मॅट्रिक्स आवृत्ती विकसित करण्यात यशस्वी झाला आणि यावर पहिला पेपर जॉर्डन आणि बोर्नने लिहिला आणि नंतर पूर्णपणे जॉर्डन बॉर्न आणि हायसेनबर्ग यांनी विकसित केला या व्याख्यानात मी तुम्हाला क्वांटम मेकॅनिक्स करण्याच्या या पद्धतीचा अतिशय संक्षिप्त परिचय सांगणार आहे हे हार्मोनिक ऑसीलेटर सारख्या अत्यंत सोप्या प्रणाली व्यतिरिक्त इतर प्रणालींना लागू करणे हे खूपच क्लिष्ट होते आणि म्हणून क्वांटम मेकॅनिक्सने खरोखरच लोकप्रियता मिळवली हिशोब साधन म्हणून जेव्हा श्रॉडिंगर द्वारे वेव्ह मेकॅनिक्स आले जे पुढच्या आठवड्यात कव्हर होईल परंतु तुम्हाला एक संक्षिप्त परिचय देण्यासाठी आणि ते वेव्ह मेकॅनिक्समध्ये निर्माण झालेल्या नातेसंबंधांसाठी काय टोन सेट करते म्हणून हे करणे आवश्यक आहे तर बॉर्न आणि हायझेनबर्ग जॉर्डन त्यांनी एकत्रितपणे विचार केला होता की xt हा Cnn α आणि nn α संख्यांच्या संकलनाद्वारे दिला गेला होता आणि त्याचा वेळ अवलंबन गुणांक वेळ अवलंबन einn αt आणि म्हणून संबंधित वेग inn αCnn α einn αtझाला आणि म्हणून वेग साठी गुणांक inn αCnn α आणि nn αअर्थातच सिस्टम ट्रान्झिशन फ्रिक्वेंसी सारखाच असावा याचा वापर करून बोर्नने क्वांटम स्थिती अतिशय व्यवस्थित पद्धतीने लिहिली आणि तेच आपण प्रथम करणार आहोत तर बोर्नची अभिव्यक्ती क्वांटम स्थितीसाठी मॅट्रिक्सच्या बाबतीत त्याने काढलेली अट तर मूलभूत म्हणजे ते त्याच्या समाधी दगडावर आणि फोरमवर कोरलेले आहे कदाचित मी तुम्हाला त्या कबरीचे चित्र पाठवीन म्हणून आम्ही असे म्हणतो की हायझेनबर्गने लिहिलेली अट 2 m nαn।nαn।2 nn α।Cnn α ।2h हे थोडेसे पुन्हा लिहूया तर हे 2 π m α वर सारांश बनते मला हे p आणि x किंवा p आणि q च्या दृष्टीने लिहायचे आहे जेथे q सामान्यीकृत समन्वय आहे तर हे मी inαnCnαn ने गुणाकार म्हणून लिहित आहे आणि दुसरा एक जटिल संयुग्म असणार आहे तर मला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट एन प्लस अल्फा inn α Cnn α Cnn α ih च्या दृष्टीने प्रथम कोणताही मार्ग द्या मला दुसऱ्या बाजूने 2 π घेऊ द्या आणि m वर α सारांश लिहा आठवा की inαnCnαn हे vnαn शिवाय दुसरे काही नाही आणि दुसरा आहे Cnα nतर मी एक Cnαn वजा लिहित आहे जे मला vnn αCnn α समान iℏm गुणाकार वेग समान आहे ते एक वेग शिवाय काहीही नाही आणि म्हणून मी हे pnαn xnnα ppnn α xn αniℏ असे लिहू शकतो मला संख्यांमध्ये फेरबदल करू द्या आणि हे xnnαpnαn वजा vnp असे लिहा हे अगदी vp आहे शीर्षस्थानी हे pnn α xn αn असावे जे i च्या बरोबरीचे आहे आठवा की मी α वर सारांश देत आहे तर हे संपूर्ण प्रमाण दर्शवते कि मॅट्रिक्स गुणाकार रूट द्वारे nn व्यतिरिक्त काहीही दर्शवते आणि त्याचप्रमाणे इतर प्रमाण nn दर्शवते म्हणून जेव्हा मी हे मॅट्रिक्सच्या दृष्टीने लिहितो तेव्हा मला nn च्या बरोबरीने i किंवा बोहरने लिहिलेल्या पद्धतीने परत करा nn n समान i किंवा h2πi असेल जर मी सामान्य समन्वय q द्वारे x ला बदलतो आणि मागील व्याख्यानांमधून संबंधित सामान्य गती p आठवतो तर मी तुम्हाला सांगितले आहे की p हा d Ed q आपल्याला अट n n मिळेल n समान i आहे तरकर्ण घटक p q q p चा i ℏ एक स्तिरान्क आहे बंद कर्ण घटकांचे काय मी तुम्हाला बंद कर्ण घटकांचे उत्तर देतो मग आम्ही ते 0 च्या बरोबरीचे ठरवू याचा अर्थ बंद कर्ण घटक 0 असल्यास याचा अर्थ हे मॅट्रिक्स स्थिर आहे आणि याचा अर्थ असा आहे की मी क्वांटम स्थिती p q q p च्या बरोबरीने h2πiI लिहू शकतो कारण आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या सर्व बंद कर्ण मर्यादा 0 आहेत मी हे एक गृहितक म्हणून विचार करू शकतो किंवा जर मी px xp बघतो आणि d d t घेतला तर तेddt असेल जे mxxmx2 mx2 mxx च्या बरोबरीचे असेल या 2 अटी रद्द होतात आणि मला हे mxx mxx च्या बरोबरीने मिळते डाव्या बाजूला लक्षात येते की मी ऑर्डर लिहिताना खूप सावधगिरी बाळगतो आणि हे काही नाही तर fx xf जर बल असेल तर फक्त x वर अवलंबून आहे x वेळ x समान आहे x वेळा x म्हणून हे 0 असणे आवश्यक आहे आणि याचा अर्थ p x x p मॅट्रिक्स एक स्थिर मॅट्रिक्स आहे आणि ते मला लगेच p q q p चे कर्ण घटक देते मी q लिहिण्याचे स्वातंत्र्य घेत आहे आणि यामुळे ही स्थिती निर्माण होते हे मॅक्स बॉर्नच्या थडग्यावर लिहिलेले समीकरण आहे म्हणून ते पहिले समीकरण होते क्वांटम स्थिती यासारख्या मॅट्रिकच्या दृष्टीने व्यक्त केली p q q p iI च्या बरोबरीच्या क्वांटम स्थितीचा एक परिणाम असा आहे की p किंवा q किंवा इतर कोणत्याही व्हेरिएबलचे प्रतिनिधित्व करणारे सर्व मॅट्रिक्स अनंत आयाम मॅट्रिक्स आहेत आणि हे लक्षात आल्यावर लक्षात येते की जर मी 2 बाजूंचा माग काढला क्वांटम स्थिती ज्याचा अर्थ मी सर्व कर्ण घटकांवर बेरीज करतो तो अशा प्रकारच्या उत्पादनासाठी 0 मानला जातो कारण ट्रेस मॅट्रिसिसच्या गुणाकाराच्या ऑर्डरवर अवलंबून नाही दुसरीकडे जर मी उजव्या हाताला h क्रॉस i वर पाहिले आणि त्याचा ट्रेस घेतला जो in1 असेल आणि अनंत असल्याचे बाहेर येईल तर डावी बाजू 0 आहे उजवी बाजू अनंत आहे आणि कोणत्याही मर्यादित मॅट्रिक्ससाठी हे खरे आहे तर डावी बाजू 0 आहे आणि उजवी बाजू अनंत आहे आणि जोपर्यंत p आणि q अनंत मिती नसल्याशिवाय सत्य असू शकत नाही कारण ट्रेस ऑर्डरवर अवलंबून नसल्याचा परिणाम मर्यादित मॅट्रिकसाठी आहे आणि अनंत मॅट्रिकसाठी नाही तर अपरिहार्यपणे क्वांटम मेकॅनिक्समध्ये मॅट्रिक्स द्वारे दर्शविल्या जाणाऱ्या सर्व परिमाणांचे प्रतिनिधित्व एक अनंत मितीय मॅट्रिक्स आहे गतीचे क्रमांक 2 समीकरण देखील मॅट्रिसच्या दृष्टीने लिहिलेले आहे आणि समीकरण गतीच्या शास्त्रीय समीकरणासारखेच आहे खरं तर शास्त्रीय समीकरणे या स्वरूपात लिहिली गेली आहेत जी हॅमिल्टोनियन डायनॅमिक्स म्हणून ओळखली जातात आणि जर मी ते लिहिले जे मला या अभ्यासक्रमाच्या डोमेनमधून बाहेर काढतील आणि म्हणूनच मी त्यापुढे आणि तिसऱ्या वेळी राहणार नाही जेव्हा तुम्ही गतीचे समीकरण लिहा आणि नंतर त्याद्वारे तुम्ही तुमची समीकरणे पूर्वीप्रमाणे केली पण मी काय नमूद केले पाहिजे की मॅट्रिक्स घटकांचे निराकरण करणे आणि आता जे आहे ते आपण त्या वेळी त्याला मॅट्रिक्स मेकॅनिक्स म्हणू खरं तर हायड्रोजन अणूची समस्या कदाचित काही संवर्धन तत्त्वांचा वापर करून सोडवली गेली परंतु ती फारशी पुढे गेली नाही ती खूप क्लिष्ट बनली आणि म्हणूनच क्वांटम मेकॅनिक्सच्या सुलभ वापरासाठी वेव्ह मेकॅनिक्सच्या विकासाची प्रतीक्षा करावी लागली जी पुढील व्याख्यानात पुढे समाविष्ट केली जाईल तर मॅट्रिक्स यांत्रिकीचा हा एक संक्षिप्त परिचय आहे आणि हा आठवडा मॅट्रिक्स यांत्रिकीच्या दृष्टीने क्वांटम मेकॅनिक्सच्या औपचारिक विकासासाठी समर्पित आहे आणि आपण इथेच थांबू आणि पुढच्या आठवड्यापासून आपण वेव्ह मेकॅनिक्स सुरू करू